मागच्या दोन वर्गात आपण सिंक्रोनस आणि असिंक्रोनस कॉउंटर्स अप आणि डाउन कॉउंटर्स सोबत मॉड्युलो नंबर ८ हे पाहिलेत आणि ते मॉड्युलो नंबर १६ साठी कसे काम करते हे सुद्धा आपण पहिले आणि आता तुम्हाला साहजिकच ते मॉड्युलो नंबर 4 साठी कसे काम करते तेही समजू शकते आपण 8 साठी मूळ सर्किट पहिले आणि एक उदाहरण 16 साठी पहिले बरोबर आता इथे मॉड्युलो नंबर 2 च्या पूर्णांका मध्ये होता आता आजच्या सत्रा मध्ये आपण काही दुसरे मॉड्यूलो नंबर बघूया जसे मॉड्युलो ३ काउंटर मॉड्युलो ५ काउंटर आणि नंतर आपण कॅस्केडिंगचा होणारा परिणाम बघूया म्हणजे जर आपण एक काउंटर दुसऱ्या काउंटर सोबत कॅसकेड केला तर आपल्याला एक मॉड्युलो नंबर मिळू शकतो म्हणजे जर तुम्ही त्यांचा गुणाकार केला तर जी काही किंमत येईल तो मॉड्युलो नंबर येईल ओके आता आपण अशाच काही रचना पाहू आता आपण मॉड ३ काउंटर पासून सुरवात करूया आता आपण बघूया एका मॉड ३ काउंटरचे सर्किट जे बनले आहे JK फ्लिप फ्लॉप चे आणि ते सिंक्रोनस आहे त्याला इथे क्लॉक दिलेली आहे बरोबर आणि इथे B बार दिलेला आहे जो A फ्लिप फ्लॉप चे J इनपुट आहे आणि A चे आउटपुट हे B फ्लिप फ्लॉप चे J इनपुट म्हणून दिलेले आहे आणि दोन्ही फ्लिप फ्लॉप चे K इनपुट लॉजिक हाय ला जोडले आहे तर इथे एक सोपी जोडणी तुम्हाला दिसत आहे आता आपण बघूया हे सर्किट कसं वागते ते आता सुरवात करूया 0 0 आता हे क्लॉक आहे बरोबर आता 0 0 असताना तुमचे JB KB आणि KA हे नेहमी 1 असेल हे नेहमीसाठी 1 ला जोडलेले आहे आता JB हा A आहे आणि A हा 0 आहे म्हणजे JB 0 आहे बरोबर आणि JA चं काय JA म्हणजे B बार B हा 0 आहे बरोबर म्हणजे हा 1 आहे JA म्हणजे B बार म्हणून हा असाच परत पाठवला जातो म्हणून हा 1 आहे आता क्लॉक ट्रिगर झाल्यानंतर काय होईल हे 0 1 आहे JB ते तसेच 0 राहील आणि हे आहे 1 1 हे टॉगल होईल 0 चे 1 बनेल समजले आपण 0 0 वरून 0 1 वर आलोत आपण सीक्वेनशिअल सर्किटचे विश्लेषण करत आहोत बरोबर आता जेव्हा हे असे आहे आता JB बघूया कारण A आता 1 झाला आहे बरोबर आता JB पण 1 KB नेहमीच 1 आहे JA जसा B अजून 0 आहे तो 1 च राहील आणि हा 1 आहे बरोबर आता पुढच्या क्लॉक ट्रिगरला दोन्ही फ्लिप फ्लॉप टॉगल होतील आता 0 चा 1 होईल आणि 1 चा 0 होईल बरोबर यानंतर काय होईल JB म्हणजे A तो 0आहे तो 0 इथे येईल आणि JA म्हणजे B बार आता B आहे 1 म्हणजे तो झाला 0 हे होईल 0 1 आणि हे होईल 0 1 ओके आता क्लॉक ट्रिगर झाल्यानंतर काय होईल ते दोन्ही 0 होतील आता आपल्याकडे आहे 0 0 0 1 1 0आणि 0 0 हे टायमिंग डायग्राम मध्ये सुद्धा दिसेल आता एकदा का तो 0 0 झाला की परत चक्र चालू राहील 0 0 नंतर चक्र परत चालू राहील 0 0 नंतर 0 1 येईल आणि नंतर 1 0 येईल आता हे मॉड 3 काउंटर तुम्ही बघू शकता आणि अशा वेळी जर तुम्ही फ्लिप फ्लॉप B चे आउटपुट पाहिले तर प्रत्येक 3 क्लॉक पलसेस ला ते एका क्लॉक पिरियड साठी हाय असेल आता डेकोडिंग लॉजिक बद्दल बोलू हे B फ्लिप फ्लॉप चे आउटपुट तुम्हाला सरळ असे दाखवत आहे की काउन्ट 3 पर्यंत आलेला आहे आणि ते एका क्लॉक पिरियड साठी तसेच हाय राहील आता आपल्याला दुसऱ्या वेगळ्या सर्किटची गरज नाही ओके आता आपण ही गोष्ट मॉड 3 म्हणून घेतली तर समजा ह्या ब्लॉक मध्ये हे सर्किट आहे जे असे काम करते 0 1 2 परत 0 1 2 आणि असेच चक्र सुरू राहते तर आता बघूया की आपण मॉड 3 आणि मॉड 2 जोडू शकतो का मॉड 2 आता तुम्हा सगळ्यांना माहीत आहे 2 4 8 16 बरोबर मॉड 2मध्ये आउटपुटला फक्त एक फ्लिप फ्लॉप असते आणि ते 2 ने विभागलेले असते ते म्हणजे मॉड 2 काउंटर जर आपण मॉड 3 आणि मॉड 2 एकत्र केले तर काय होईल आपल्याकडे २रचना आहेत पहिल्या रचनेमध्ये आधी आपण मॉड 3 ठेवतोय येणाऱ्या प्रत्येक तीन क्लॉक पल्सेस साठी B फ्लीप फ्लोप एका क्लॉक पिरियेड ला हाय असते आणि ते हायच राहते आता B आउटपुट हे क्लॉक म्हणून पुढच्या फ्लिप फ्लॉप साठी पाठविले आहे तर हे म्हणजे मॉड 2 काउंटर बरोबर तर याठिकाणी काय घडते ते बघूया इथे तुमचा A आणि B सारखे बदलत आहे 0 0 0 1 1 0 आणि मागील चर्चेमध्ये पाहिल्या प्रमाणे पुन्हा 00 होईल मग पुन्हा 0 0 0 1 1 0तीन आल्यामुळे मोजणी पुन्हा सुरू होईल मग पुन्हा 0 0 0 1 1 0 कारण मोजणी तीन पर्यंत पोहोचलेली आहे आणि अशा पद्धतीने हे सुरूच राहील इथे B प्रत्येक वेळी हाय चा लो होत राहील म्हणून इथे B हाय चा लो झालेला आहे तर हा Q जो की इथे C म्हणून लिहिलेला आहे टॉगल होईल टॉगल होईल म्हणजे सुरुवातीला शून्य असलेला C एक होईल आणि जोपर्यंत B ची पुढील निगेटिव्ह एज येत नाही तोपर्यंत तो एकच राहील मग पुन्हा तो 0 होईल आणि अशाच पद्धतीने हे सुरू राहील जर तुम्ही ह्या तिन्ही फ्लिप फ्लॉप चे एकत्रित आउटपुट लक्षात घेतले तर असे दिसून येते की प्रत्येक क्लॉक पल्ससाठी एक विशिष्ट अवस्था आहे आणि त्या विशिष्ट अवस्था काय आहेत हे सगळे एकत्र मांडले तर 0 0 0 0 0 1 0 1 0 1 0 0 1 0 1 1 1 0 मग पुन्हा 0 0 0 0 0 1 असे दिसते C B A चे ओळीने वाचन केले तर हे असे दिसते तर अशा पद्धतीने तुम्हाला 1 2 3 4 5 6 हा सहा अवस्था मिळालेल्या आहेत ज्या एकामागोमाग एक येत राहतात याचा अर्थ काय झाला तर काऊंटरच्या मॉड्युलो क्रमांका प्रमाणे हा मॉड 6 काऊंटर आहे हा मॉड 6 काऊंटर असल्यामुळे हा 1 2 3 4 5 6अशी गणना करेल आणि मग पुन्हा 1 2 3 4 5 6 आणि अशाच पद्धतीने हे सुरू राहील समजा मॉड 6 काउंटर साठी मॉड 3 काऊंटर दिलेला आहे ज्याची गणना 0 1 2 आणि पुन्हा 0 अशी आहे तर तुम्हाला असे वाटू शकते की यापासून आपण मॉड 6 काऊंटर बनवू शकतो ज्याच्या 0 1 2 3 4 5 आणि पुन्हा 0 अशा अवस्था असतील या रचनेमध्ये तुम्हाला मागील रचनेप्रमाणे मॉड 6 काउंटर बनवता येणार नाही यामध्ये तुम्हाला 0 1 2 आणि त्यानंतर 4 5 6 असे मिळते म्हणजे तीन हा अंक मिळत नाही म्हणजे इथे सहा अवस्था आहेत परंतु त्या ओळीने नाहीत आता आपण बघूया की जर तुम्ही मॉड 3 काऊंटरच्या आधी मॉड 2 काऊंटर लावला तर काय घडते याआधी सांगितल्याप्रमाणे मॉड 3 काऊंटर हा A आणि B आहे ज्याला आपण Q म्हणत आहे याला तुम्ही C सुद्धा म्हणू शकता पण या ठिकाणी क्रम हा A B C असल्यामुळे आपण ते टाळले आहे त्यामुळे ते B AQ आहे हा आहे MSB आणि हा आहे LSB क्लॉक इथे दिलेली आहे तुमच्या LSB शी तुलना करता ती जलद गतीने बदलणार आहे आणि MSB हा संथ गतीने बदलणार आहे त्यामुळे B असा असणार आहे तर पुन्हा सुरुवात करूया मॉड 3 च्या आधी मॉड 2 चा वापर या चर्चेला इथे Q हा क्लॉक च्या प्रत्येक निगेटिव्ह एज ला बदलत आहे तो 0 1 0 1असा टॉगल होत आहे या मॉड 3 काउंटरच्या बाबत सध्यातरी ह्या क्लॉकबद्दल विसरू या तर इथे Q हा क्लॉक म्हणून दिलेला आहे आणि याच्या निगेटिव्ह एज ला मॉड 3 म्हणून कार्य करेल तर अशा पद्धतीने तुम्हाला मॉड 3 साठी संपूर्ण क्लॉक सायकल मिळेल हे दुसरे संपूर्ण क्लॉक सायकल आहे तर अशा पद्धतीने 0 0 0 1 1 0आणि पुन्हा 0 0 0 1 1 0 हे सुरू राहणार आहे त्यामुळे Q साठी एक संपूर्ण क्लॉक सायकल म्हणजे तिथे असणारे दोन क्लॉक सायकल असतील त्यामुळे इथे तुम्हाला दोन क्लॉक सायकल साठी 0 0 आणि दोन क्लॉक सायकल साठी 1 1 असे दिसते कारण क्लॉक आणि आणि Q ची फ्रिक्वेन्सी यांची तुलना करता Q हा दोन ने भागला जात असतो जर मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही B ला MSB समजून BAQ असे वाचन केले तर तुम्हाला 0 0 0 0 0 1 0 1 0 0 1 1 1 0 0 1 0 1 आणि पुन्हा 0 0 0 असे दिसते जर तुम्ही अशा पद्धतीने वाचन केले तर तुम्हाला 0 1 2 3 4 5 पुन्हा 0 1 2असे दिसून येते तर हा आहे अपकाउंटर ज्यात कोणतीही किंमत वगळलेली नाही अशा पद्धतीने मॉड 3 नंतर मॉड 2 किंवा मॉड 2 नंतर मॉड 3 काउंटरचे कॅस्कॅडींग करून तुम्हाला मॉड 6 काऊंटर मिळवता येतो आता मॉड 5 कडे बघा याची रचना वेगवेगळ्या पद्धतीने करता येते इथे J K फ्लिप फ्लॉप व्यतिरिक्त वेगळी फ्लिप फ्लॉप वापरून हे सर्किट बनवता येते किंवा J K फ्लिप फ्लॉप वापरून सुद्धा वेगवेगळ्या रचना करता येतात तर ही एका पद्धतीची रचना समजून घ्या तरी इथे बघा KA KB KC हे कायमस्वरूपी Vcc ला जोडलेले आहेत JA हा C हा बारला जोडलेला आहे JB 1ला जोडलेला आहे पण क्लॉक B ही A मधून घेतलेली आहे हे सर्व कसे घडते ते टाइमिंग डायग्राम मध्ये बघूया आणि JC हा A आणि B ला जोडलेला आहे हे सुरुवातीचे सर्किट आहे आणि आता आपण बघूया की हे मॉड 5 काऊंटर म्हणून कसे काम करते सुरुवातीला जेव्हा हे दोन्ही इनपुट 1 1 असतील तेव्हा फ्लिप फ्लॉप A टॉगल होईल C हा एक असेल आरंभाच्या वेळी हे सर्व 0 0 0 असतील आणि त्यामुळे हा एक असेल तर मी इथे हे लिहिलेले आहे क्लॉक येण्याच्या आधी हे J K फ्लिप फ्लॉप चे इनपुट आहेत हा एक इथे कायमस्वरूपी जोडलेला आहे त्यामुळे Aहा टॉगल होत आहे म्हणजे हा शून्याचा एक होत आहे जेव्हा A शून्याचा एक होईल तेव्हा फ्लिप फ्लॉप ला ट्रिगर मिळणार नाही निगेटिव्ह एज ट्रीगर्ड असल्यामुळे ज्यावेळी A हा एकाचा शून्य होईल त्याच वेळी फ्लिप फ्लॉप ला ट्रिगर मिळेल त्यामुळे इथे B फ्लिप फ्लॉप ला ट्रिगर मिळणार नाही तपकिरी रंगाच्या खुणांसाठी B फ्लिप फ्लॉप ला ट्रिगर मिळेल ह्या तपकीरी रंगाच्या खुणा फ्लिप फ्लॉप A ची निगेटिव्ह एज दर्शवत आहेत त्यामुळे ह्या क्लॉक सायकलच्या वेळी B फ्लिप फ्लॉप 1 1 ला राहील आणि त्याची किंमत शून्य असेल आता C सोबत काय घडते ते बघूया Cला जाणारे इनपुट A आणि B आहे त्यामुळे इनपुट हे शून्य आहे आणि KC हा 1 आहे हा नेहमी एक असल्यामुळे हा 0 1 असेल त्यामुळे आउटपुट शून्य राहील तर एका क्लॉक नंतर आपल्याला 001असे दिसून येईल म्हणून हा एक असेल हा शून्य असेल आणि हा शून्य असेल हा एक पुन्हा इथे दिलेला असल्यामुळे हे टॉगल होईल त्यामुळे येथे एकाचा शून्य झालेला दिसतो इथे निगेटिव एज आल्यामुळे तो टॉगल होतो म्हणून B शून्याचा एक होतो जे तुम्हाला इथे दिसत आहे तर हा शून्य आहे हा एक आहे आणि ह्या फ्लिप फ्लॉप साठी अजूनही इनपुट 0 1 आहे त्यामुळे हा शून्य आहे अजूनही ही C हा शून्य आहे आणि A पुन्हा टॉगल होत आहे त्यामुळे तो आता 1 झालेला आहे आणि जोपर्यंत क्लॉकची निगेटिव एज येत नाही तोपर्यंत B बदलणार नाही आणि त्याआधी C हा शून्य आणि एक आहे कारण A हा शुन्य आहे त्यामुळे तोसुद्धा शून्य आहे तर ह्या क्षणाला A एक आहे आणि B एक आहे त्यामुळे ह्या JC ला 1 1 मिळत आहे आता जेव्हा पुढची क्लॉक ट्रिगर येईल Cला दरवेळी क्लॉक मिळत असल्यामुळे तो 1 होईल आणि अर्थातच क्लॉक येण्याच्या आधी C बार हा एक होता त्यामुळे हा टॉगल झालेला आहे आणि तिथे निगेटिव्ह एज असल्यामुळे B हा शून्य झालेला आहे ह्या क्षणाला C हा 1 आहे म्हणून C बार 0 आहे इथे दिसत असल्याप्रमाणे फ्लीप फ्लोप A 01 आहे त्यामुळे हे आउटपुट शून्य राहील आणि ह्या क्षणाला A आणि B आणि म्हणजे अँड इनपुट 0 आणि 1 आहे त्यामुळे C हा शून्य राहील आणि आपल्याला पुन्हा हा 000 दिसेल आता टाइमिंग डायग्राम कडे बघा हा आहे 0 0 0 0 0 1 0 1 0 0 1 1 1 0 0 आणि पुन्हा 0 0 0 तर अशा पद्धतीने हे आपल्याला दिसत आहे तर ह्या मोजणीच्या पाच अवस्था आहेत ज्या क्रमाक्रमाने वाढत आहेत त्यामुळे हा मॉड 5 काऊंटर आहे समजलं तर मी मागे म्हटल्या प्रमाणे ही एका पद्धतीची रचना आहे परंतु वेगळ्या पद्धतीची रचना सुद्धा असू शकते तर आपल्याला कॅस्कॅडींग शिकायचे आहे ज्या पद्धतीने आपण मॉड 3 आणि मॉड 2 काऊंटर एकत्र घेऊन मॉड 6 काऊंटर बनवला होता त्याच पद्धतीने आपल्याला मॉड 10 बनवायचा आहे त्यासाठी इथे मॉड 5 आणि मॉड 2 काऊंटरहे एकत्र लावून आपल्याला मॉड 10 काऊंटर अपेक्षित आहे इथे पुन्हा दोन पद्धतीच्या रचना शक्य आहेत मॉड 5 पहिल्यांदा त्यानंतर मॉड 2 आणि मॉड 2 पहिल्यांदा त्यानंतर मॉड 5 तर ह्या दोन प्रकारच्या शक्य असलेल्या रचना आहेत त्या आपण आता बघणार आहोत आणि एक लक्षात घ्या की या रचनेमध्ये C आउटपुट हे एका क्लॉक पिरेड साठी हाय राहते त्यामुळे आपल्याला 0 ते 4 अशी मोजणी मिळते आणि त्यामुळे 100 अशी अवस्था येते तर आता बघूया मॉड 5 आणि त्यानंतर मॉड 2 जोडणी इथे ABC हे मॉड 5 काउंटरसाठी आहेत म्हणून 0 0 0 0 0 1 0 1 0 0 1 1 1 0 0 असे मिळते आणि त्यानंतर पुन्हा 0 0 0 येते आणि असेच पुढे सुरू राहते इथे C हा क्लॉक म्हणून दिलेला असल्यामुळे Cच्या निगेटिव एज ला D फ्लीप फ्लोप टॉगल होते आणि त्यामुळे तिची किंमत बदलते ही Cची निगेटिव एज आहे सुरुवातीला ती 0 असल्यामुळे आता एक होते इथे पुन्हा Cची निगेटिव्ह एज येईल A B C नंतर मॉड 5 काऊंटर हा 5 क्लॉक सायकल मधून म्हणजेच 5 एजेस मधून गेलेला असेल त्यामुळे पुन्हा ह्यावेळी तो 0 1 पासून 0 झालेला असेल आणि अशाच पद्धतीने सुरू राहील आता इथे बघा 0 0 0 0 म्हणजेच तुम्ही D C B A असे वाचत आहात तर अशा पद्धतीने प्रत्येक वेळी तुम्ही 0 0 त्याच्यानंतर 1 तर हे होईल 001 त्यानंतर हा एक आणि अशाच पद्धतीने हे सुरू राहील इथे असे दिसत आहे कि पहिल्या पाच किमती 0 1 2 3 4 ह्या आहेत त्यानंतर 1000 1001 आलेले आहेत तर बघा 1000 म्हणजे 8 आणि 1001 म्हणजे 9 म्हणून इथे 0 1 2 3 4 8 9 10 11 12 अशा दहा अवस्था दिसत आहेत पण जर का तुम्ही यांना बायनरी ते डेसिमल पद्धतीने बदलून घेतले तर ह्या किमती0 1 2 3 4 8 9 10 11 12 मग पुन्हा0 1 2 3 4 8 9 10 11 12 अशा येतील आणि हे असेच सुरू राहील परंतु हा मॉड 10 काऊंटर आहे कारण ह्यात दहा विशिष्ट अवस्था आहेत मॉड 10 काऊंटर साठी ची गणना ही 0 ते 9 म्हणजेच 0 1 2 3 4 5 6 7 8 9 अशी असायला पाहिजे त्यासाठी आपल्याला मॉड 6 काऊंटर प्रमाणे इथे सुद्धा करावे लागणार आहे म्हणून इथे आपण आधी मॉड 2 काऊंटर नंतर मॉड 5 काऊंटर जोडणार आहोत तर हा मॉड 2 काउंटर ज्याला आपण हे असे नाव दिलेले आहे आणि इथे मॉड 5 काउंटरला BCD असे नाव दिलेले आहे तर हा A प्रत्येक क्लॉकसाठी ट्रिगर होत आहे आणि हा A ह्या तीन फ्लीप फ्लॉप BCD साठीमॉड 5 काउंटर क्लॉक म्हणून काम करत आहे आणि क्लॉक एजला तो 0 1 2 3 4 5 असा बदलणार आहे आणि हे असेच पुढे सुरू राहणार आहे आता जर तुम्ही या किमती कडे पाहिले तर 0 0 0 0 0 0 0 1 0 0 1 0 0 0 1 1 0 1 0 0 0 1 0 1 0 1 1 0 0 1 1 1 1 0 0 0 1 0 0 1 आणि शेवटी 0 0 0 0 असे दिसून येते तर1 0 0 1 म्हणजे 9 आणि त्यानंतर पुन्हा शून्य आलेले आहे म्हणून हा मॉड 10 काऊंटर आहे आणि इथे सगळे क्रमांक हे ओळीने आलेले आहेत आणि जसे की मागच्यावेळी ते चार वरून आठ ला गेले होते तसे येथे घडलेले नाही ह्याला BCD काउंटर असे म्हणतात आणि हा बाय क्वीनरी काउंटर आहे 5 2 काउंटर ओके आय सी 7490 ही एक अशी IC आहे ज्यामध्ये मॉड 10 काऊंटर अंमलात आणलेला असतो ह्या आय सी मध्ये मॉड 5 आणि मॉड 2 काऊंटर असतात आणि इथे तुम्हाला दिसत आहे की दोन क्लॉकआहेत ही पहिली क्लॉक आहे आणि ही दुसरी क्लॉक आहे ही क्लॉक मॉड 2 काउंटर सोबत जोडलेली आहे आणि ही क्लॉक मॉड 5 काउंटर सोबत जोडलेली आहे जेव्हा तुम्हाला याला वापरायचे असेल त्यावेळी तुम्ही याला मॉड 5 म्हणून आणि याला मॉड 2 म्हणून वैयक्तिकरित्या वापरू शकतात मॉड 2 साठी इथे इनपुट द्या आणि इथे आऊटपुट द्या मॉड 5 साठी आपण येथे इनपुट देणार आहोत आणि QD मधून आउटपुट घेणार आहोत हे तिन्ही मोजणीच्या अवस्था दर्शवत आहेत पण पाचव्या वेळेस म्हणजे शेवटच्या अवस्थेत जेव्हा तो 1 0 0 दाखवेल तेव्हा ते तुम्हाला इथून घ्यावे लागेल तुम्हाला त्याला जर मॉड 10 काऊंटर साठी वापरायचे असेलतर त्यांना कॅसकेड करावे लागेल या आधी म्हटल्याप्रमाणे हे कॅस्कॅडींग दोन पद्धतीने करता येते जर तुम्हाला BCD काऊंटर हवा असेल तर मॉड 2 काऊंटर आणि त्यानंतर मॉड 5 काऊंटर जोडावा लागेल तरी ह्या वेळेस तिथे क्लॉक दिली जाईल ही बाहेरून दिले गेलेली क्लॉक इथे मोजण्यात येईल आणि हा QA इथे जोडावा लागेल तर हे सर्किट मॉड 10 BCD काउंटरचे होईल ह्याऐवजी जर आपल्याला बाय क्वीनरी काउंटर हवा असेल तर बाहेरुन येणारी क्लॉक इथे द्यावी लागेल आणि हा QD ब्लॉक Aला जोडावा लागेल अजून इनपुटचे आणखी दोन संच आहेत R01 आणि R02 जेव्हा ह्या दोन्हीपैकी एक किंमत 0 असेलत्यावेळी मिळणाऱ्या काउंट बद्दल आपण नंतर बोलु तर जेव्हा हे दोन्ही हाय असतील तेव्हा आउटपुट लो असेल आणि हे सर्व 0 केले जातील म्हणून इथे जे काय घडत आहे त्याची पर्वा न करता जेव्हा हे दोन्ही हाय असतील तेव्हा सर्व आउटपुट लो असेल इथे काय घडत आहे त्याची पर्वा न करता या वाक्याचा अर्थ असा होतो की त्या दोघांपैकी एक लो असेल हे समजून घ्या जेव्हा हे दोन्ही हाय असतात आणि जर का त्यांच्यापैकी एक म्हणजे R9 हे 9 नंबर साठी आहे ते मी नंतर सांगेन दुसऱ्या इनपुट सोबत काय घडत आहे याची पर्वा न करता आता यातील एक इनपुट जर लो असेल तर आउटपुट हे लो केले जाईल म्हणजेच 0 केले जाईल हे काय घडत आहे आहे त्याची पर्वा न करता जेव्हा हे दोन्ही हाय असतील तेव्हा हे दोन्ही हाय राहतील यावेळी ह्या चार फ्लिप फ्लॉप मिळून 9 अंक दर्शवत असतील म्हणजे हाय लोलोहाय QDQC हे प्रीसेट आणि क्लिअर असतील दोघांचीही गरज नाही कारण त्यांना फक्त शून्य मिळत आहे ह्या दोन फ्लिप फ्लॉप ला प्रीसेट आणि क्लिअर मिळत आहे इथे नऊ हा अंक मिळत आहे जर का या दोन्हीपैकी एक लो असेल तर दोन्ही ठिकाणी नेहमीचा काउंट मिळेल जो की क्लॉकिंग रचनेसाठी वापरलेला असेलBCD किंवा बाय क्वीनरी जर आपण मॉड 10 काऊंटर वापरत असू तर आपल्याला हे लागणार आहे अन्यथा सामान्य मॉड 5 किंवा मॉड 2 काऊंटर साठी हे काम करेल हे दोन्ही इनपुट आणि लॉजिक गेट या पद्धतीने का जोडलेले आहेत याची आपण पुढच्या वर्गात किंवा त्यानंतरच्या वर्गात चर्चा करू त्यावेळी तुम्हाला हे समजेल आणि जर ते तुम्हाला आताच समजून घ्यायचे असेल तर तुम्ही एक काम करू शकता एक वायर घ्या आणि ती ह्या दोघांना जोडा आणि त्यांना हाय करा तर काय घडते ते तुमच्या लक्षात येईल हे दोन्ही इनपुट आणि आतील लॉजिक गेट हे पुढच्या वर्गांमध्ये कशा पद्धतीने उपयोगी पडतील ते आपण नंतर पाहू जर आपण अशाच पद्धतीने सर्किट कॅस्केड करत गेलो तर आपल्याला हायर मॉड्यूलर नंबर सहा ते दहा मिळवता येतो जर मॉड्यूलो 10 काऊंटर आपण 7490 या तिघांना एकापाठोपाठ एक कॅस्केड केला तर आपल्याला मॉड्यूलो 1000 काऊंटर मिळेल लक्षात घ्या मॉड्यूलो 1000 काऊंटर म्हणजे 0 ते 999 ही मोजणी शक्य आहे त्यामुळे जेव्हा कधी हा दहाने बदलतो तर त्याला क्लॉक मिळते तर मला असे म्हणायचे आहे की जेव्हा वेळ बदलते तेव्हा निगेटिव्ह एज उपलब्ध असते आणि तसेच इथे सुद्धा उपलब्ध असते आणि इथे सुद्धा उपलब्ध असते तर अशा पद्धतीने आपल्याला मॉड्यूलो 1000 काऊंटर कॅस्कॅडींग मुळे मिळतो जर आपण ह्याला कॅस्केड न करता फक्त ह्या दोघांना कॅस्केड केले तर हा मॉड्यूलो 100 काऊंटर होईल दहा आणि दहा बरोबर तर इथे आपण आजचा वर्ग थांबवूया मॉड 3 आणि मॉड 5 काऊंटर आपण शिकलो ज्यांना दोन आणि एक क्लॉकची गरज असते आणि आपण मॉड 3 काऊंटरची 0 1 2 0 अशा पद्धतीची रचना पाहिली आणि ज्यावेळी आपण त्यांना कॅस्केड केले त्यावेळी आपण पाहिले की मॉड 3 च्या आधी मॉड 2 आहे की मॉड 2 च्या आधी मॉड 3 आहेत्याप्रमाणे आपल्याला 0 1 2 4 5 6 0 किंवा 0 1 2 3 4 5 0 मिळते मॉड 5 काउंटर साठी आपल्याला मोजणीच्या 0 1 2 3 4 अशा अवस्था मिळतात हे आपण आधी पाहिले आहे ज्यावेळी आपण मॉड 5 आणि मॉड 2 यांना एकापाठोपाठ एक कॅस्केड करतो त्यावेळी मॉड ५ आधी आहे की मॉड २ आधी आहे ह्यानुसार आपल्याला बाय क्वीनरी किंवा BCD रचना मिळते